बायोरिएक्टर्सवरील या एनपीटीएल ऑनलाइन प्रमाणन अभ्यासक्रमातील व्याख्यान 7 मध्ये आपले स्वागत आहे मागील व्याख्यानामध्ये आपण सराव समस्येचे निराकरण पाहिले सराव समस्या 2 तर त्यानंतरच्या साहित्यासह पुढे जाऊया एन्झाइमच्या प्रतिक्रियेसाठी आपण मायकेलिस मेन्टेन कायनेटिक्सकडे पाहिले होते तेथे एन्झाइम आणि सब्सट्रेट ही यंत्रणा आपल्याला एन्झाइम सब्सट्रेट कॉम्प्लेक्स देणारी होती आणि एन्झाइम सब्सट्रेट कॉम्प्लेक्स तुटून तुम्हाला एन्झाइम आणि उत्पादन उत्पादन आणि एन्झाइम परत मिळतील ही यंत्रणा होती ती अर्थातच अतिशय सोपी यंत्रणा आहे आणि अपेक्षेप्रमाणे एन्झाइमच्या प्रतिक्रियांसाठी इतर अनेक प्रकारच्या यंत्रणा अस्तित्वात आहेत आणि आपण त्यापैकी काही या मायकेलिस मेन्टेन कायनेटिक्स मधील भिन्नता म्हणून पाहू अशा प्रकारे ते एका विशिष्ट चौकटीत ठेवणे योग्य मापदंड मिळवणे आणि असेच बरेच काही करणे आपल्यासाठी सोपे होईल म्हणून आपण एकाच एन्झाइमसह इतर कायनेटिक्स पाहू या म्हणू की एकल सब्सट्रेट प्रकारची परिस्थिती ज्यामध्ये काही इनहिबिटर टाकले आहेत आपण ज्या पहिल्या इनहिबिशनकडे पाहणार आहोत त्याला कॉम्पीटीटीव्ह इनहिबिशन म्हणतात या प्रकरणात इनहिबिटर इनहिबिटर हा एक आहे जो प्रतिक्रिया रोखतो तो एन्झाइमशी बांधून प्रतिक्रिया रोखतो आणि त्याद्वारे स्पर्धा प्रदान करतो तथाकथित कॉम्पीटीटीव्ह इनहिबिशन ज्याद्वारे एन्झाइमशी बांधल्या जाण्याच्या प्रक्रियेत सब्सट्रेटला स्पर्धा प्रदान करतो दुसऱ्या शब्दांत रचना प्रतिक्रिया रचना अशी आहे सब्सट्रेट अधिक एन्झाइम ते एकत्र जोडले जातात ज्यामुळे तुम्हाला एन्झाइम सब्सट्रेट कॉम्प्लेक्स मिळते ही परिवर्तनीय प्रतिक्रिया k 1 पुढे जाण्याचा दर k 2 परिवर्तनीय प्रतिक्रिया दर आणि एन्झाइम सब्सट्रेट कॉम्प्लेक्स एन्झाइम आणि उत्पादन देते हे साधे एन्झाइम मायकेलिस मेन्टेन एन्झाइम कायनेटिक्स होते आणि या व्यतिरिक्त आपल्याकडे एक इनहिबिटर रेणू आहे जो त्याच वेळी एन्झाइमशी प्रतिक्रिया करतो आणि परिवर्तनीयपणे एन्झाइम इनहिबिटर कॉम्प्लेक्स देतो अशा प्रकारच्या प्रतिक्रिया योजनेला कॉम्पीटीटीव्ह इनहिबिशन म्हणतात आता तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा तुम्ही हे करून पाहू शकता यास खूप वेळ लागणार आहे आणि म्हणून मी संपूर्ण गोष्ट काढणार नाही मायकेलिस मेन्टेन कायनेटिक्सच्या समान रेखावर हा सिद्धांत असणार आहे हे त्यापेक्षा थोडे अधिक क्लिष्ट असेल कारण आणखी एक प्रतिक्रिया होत आहे तुम्हाला गोष्टी कशा केल्या जातात हे पाहणे आवश्यक आहे जर तुम्ही ते मिळवले ज्याला तुम्हाला बराच वेळ लागेल काही पाने आणि असेच आपल्याला यामध्ये v मिळेल पुन्हा ही बॅच प्रणाली आहे म्हणून दर व्हॉल्यूमेट्रिक दर उत्पादनाचा संचयचा दर मानला जाऊ शकतो आणि तो खालीलप्रमाणे दिला जाऊ शकतो जेथे I हे इनहिबिटरचे प्रमाण आहे आणि हे मुद्दाम या स्वरूपाचे असावे अशी मांडणी केली आहे आपले मायकेलीस मेन्टेन समिकरण लक्षात ठेवा vvmSKmS येथे K m मध्ये Km1 IKi अशी सुधारणा केली आहे म्हणून कॉम्पीटीटीव्ह इनहिबिशनच्या बाबतीत K m मध्ये बदल होतो प्रक्रिया अर्थातच इनहिबिटर एन्झाइमशी जोडला जातो आणि अशा प्रकारे तो एन्झाइमसाठी सब्सट्रेटशी स्पर्धा करतो आणि त्यामुळे प्रतिक्रियेला अडथळा आणतो आणि दराच्या समिकरणाबाबत फरक फक्त K m मध्ये असतो v m अखंड राहतो येथे K I हे k 6 शिवाय दुसरे काहीही नाही परिवर्तनीय प्रतिक्रिया k 5 पुढे जाण्याच्या प्रतिक्रियेचा दर स्थिरांक परिवर्तनीय प्रतिक्रिया स्थिरांक भागिले पुढे जाण्याच्या प्रतिक्रियेचा दर स्थिरांक आधी सांगितल्याप्रमाणे v m सारखे राहते म्हणून K m बदलतो म्हणून जर आपण लाइनव्हिवर बर्क प्लॉटचा आलेख काढला तर आपल्याला योग्य गोष्टी स्लोप म्हणून आणि योग्य गोष्टी इंटरसेप्ट मिळतील मी तुम्हाला ते स्वतःहून समजू देईन खरं तर आपण एक समस्या नियुक्त करूया जेणेकरून आपण ते शोधू शकाल पुढील इनहिबिशनचा प्रकार पूर्वीचा कॉम्पीटीटीव्ह होता याला या दुसऱ्याला नॉन कॉम्पीटीटीव्ह इनहिबिशन म्हणतात नॉन कॉम्पीटीटीव्ह इनहिबिशन प्रकरणात इनहिबिटर एन्झाइम तसेच एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्सशी जोडला जातो रचना अशी आहे ही मायकेलिस मेन्टेन रचना आहे पहिली प्रतिक्रिया S अधिक E परिवर्तनीय E S मुळे तुम्हाला अपरिवर्तनीयपणे E अधिक P मिळते एन्झाइम इनहिबिटरला जोडून तुम्हाला एन्झाइम इनहिबिटर कॉम्प्लेक्स देते एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स देखील इनहिबिटरशी परिवर्तनीयपणे जोडले जाऊन तुम्हाला एन्झाइम सबस्ट्रेट इनहिबिटर कॉम्प्लेक्स देते तर ही येथे नॉन कॉम्पीटीटीव्ह इनहिबिशनसाठी अतिरिक्त प्रतिक्रिया आहे अशा परिस्थितीत इनहिबिटर एन्झाइमला तसेच एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्सशी जोडला जातो मायकेलिस मेन्टेन मटेरियल बॅलन्स आणि अशाच प्रकाराच्या दीर्घ प्रक्रियेतून तुम्ही जाऊ शकता आणि जर तुम्ही ते बरोबर केले तर तुम्हाला बॅच प्रकरणासाठी v असा मिळेल V m बदलले आहे K m नॉन कॉम्पीटीटीव्ह इनहिबिशनच्या बाबतीत बदलले नाही V m बदलतो K m तसाच राहतो आपण आणखी एक प्रकारचा इनहिबिशन पाहू आणि मग आपण समस्या पाहू आणि मला वाटते की या व्याख्यानासाठी ते चांगले आहे जे इतर कायनेटिक्स आहे एक लहान व्याख्यान असू शकते तिसरे एक अनकॉम्पीटीटीव्ह इनहिबिशन आहे पहिले कॉम्पीटीटीव्ह नंतर नॉन कॉम्पीटीटीव्ह अनकॉम्पीटीटीव्ह अनकॉम्पीटीटीव्ह इनहिबिशन त्यामध्ये इनहिबिटर फक्त एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्सला बांधतो कॉम्पीटीटीव्ह बाबतीत ते एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्सशी जोडले जाते ते एन्झाइमशी जोडले जाते इनहिबिटर एन्झाइमला जोडलेले आहे नॉन कॉम्पीटीटीव्ह इनहिबिशनच्या बाबतीत ते एन्झाइम तसेच एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्सशी जोडले जाते अनकॉम्पीटीटीव्हच्या बाबतीत ते केवळ एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्सशी जोडते अशा परिस्थितीत प्रतिक्रिया यंत्रणा म्हणजे मायकेलीस मेन्टेन अधिक एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स अधिक I तुम्हाला परिवर्तनीयपणे एन्झाइम सबस्ट्रेट इनहिबिटर कॉम्प्लेक्स देते या डेरीव्हेशनपासून आपल्याला मिळेल जसे आपण येथे पाहू शकतो v m आणि K m दोन्ही अनकॉम्पीटीटीव्ह इनहिबिशनसाठी सुधारित केले आहेत तर हे तीन प्रकारचे इतर कायनेटिक्स आहेत जे आपण या कोर्समध्ये पाहू या प्रकारच्या कायनेटिक्स अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण एक समस्या सोडवू आणि अर्थातच इतर प्रकारचे कायनेटिक्स देखील आहेत परंतु आपण या कोर्समध्ये ते पाहणार नाही आपण समस्या सोडवण्यापूर्वी मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो एन्झाइम्स म्हणजे मुख्यतः प्रथिने म्हणूया इतर एन्झाइम्सकडे नको जाऊया मुख्यतः प्रथिने आणि त्यांची कार्यक्षमता ते कसे दुमडतात प्रथिने कशी दुमडतात यावर अवलंबून असते हे तुमच्या मूलभूत जीवशास्त्र अभ्यासक्रमातून तुम्हाला माहीत आहे तर जर दुमडणे अयोग्य असेल किंवा काही मार्गाने ते विस्कळीत झाले तर एन्झाइम निष्क्रिय होते अक्टिव साईट्स बदलल्यास एन्झाइम निष्क्रिय होतील ते टाळण्यासाठी तसेच एन्झाइम पुन्हा वापरण्यासाठी लोकांनी एन्झाइम इम्मोबिलायझेशन केले आहे त्यांनी एन्झाइमच्या क्रियाकलापासाठी महत्त्वाचे नसलेले भाग घेतले सक्रिय नसलेल्या साइट्स आणि नंतर त्यांना काही मॅट्रिक्सवर अडकवून ठेवले ते सच्छिद्र मॅट्रिक्स जसे की मणी किंवा जेल किंवा अगदी बेड असू शकते आणि इम्मोबिलायझ्ड एन्झाइम्सवर किंवा इम्मोबिलायझ्ड एन्झाइमसह एन्झाइमची प्रतिक्रिया पार पाडली त्यांनी सच्छिद्र मॅट्रिक्सवर एन्झाइम्स ठेवले आहेत आणि आपण एन्झाइम प्रतिक्रिया पार पाडण्यासाठी बायोरिएक्टरमध्ये मॅट्रिक्स वापरतो मणी आणि जेल्स ते पाहण्यासाठी अगदी सोपे आहे आपण फक्त त्यांना रिएक्टर जोडू शकता स्टर्ड वातावरण स्टर्ड रिएक्टर असू शकते आणि मग सब्सट्रेट या मणी किंवा जेलमध्ये प्रवेश करते ते एन्झाइमशी प्रतिक्रिया करते उत्पादन तयार होते उत्पादन बाहेर येते किंवा हे एका बेडमध्ये होऊ शकते जिथे आपल्याकडे या मॅट्रिक्ससह बेड आहे सब्सट्रेट सोल्यूशन या बेडमधून जाते आणि जेव्हा ते बेडच्या शेवटी बाहेर येते तेव्हा रूपांतरण झालेले असते तर हे एन्झाइम इम्मोबिलायइझेशनचे उदाहरण आहे हे काही उत्पादनांसाठी उद्योगात मोठ्या प्रमाणावर वापरले गेले आहे म्हणून ही एक औद्योगिक प्रक्रिया आहे ते जेलवर नॅनो पार्टीकल्सवर आणि लहान पृष्ठभागांवर इम्मोबिलायइझ्ड केले जातात ही एन्झाइम्स आणि योग्यरित्या पूर्ण केल्यावर ते कीटकनाशके किंवा जड धातू शोधण्यासाठी आणि ग्लुकोज सारख्या विश्लेषणासाठी देखील बायो सेन्सर म्हणून वापरले जाऊ शकतात एन्झाइम इम्मोबिलायइझेशन कदाचित ग्लुकोज ऑक्सिडेज इम्मोबिलायइझ्ड ग्लुकोज ऑक्सिडेज योग्य स्वरूपात ग्लुकोज सेन्सर म्हणून वापरले जाऊ शकते तेच सहसा केले जाते तर ते केवळ उत्पादनाच्या उद्देशानेच नव्हे तर विविध उद्देशांसाठी वापरले जाऊ शकते एन्झाइम इमोबिलायझेशनची औद्योगिक पातळीवर वापराची काही उदाहरणे औषध उद्योगात पेनिसिलिन असायलेज इम्मोबिलायइझ्ड केले गेले आहे आणि पेनिसिलिन G पासून 6 APA उत्पादनासाठी ते इम्मोबिलायइझ्ड एन्झाइम वापरण्यात आले आहे आपण पाहिले की 6 एपीए हे पसंतीचे अँटीबायोटिक आहे आणि पेनिसिलिन G चे 6 APA मध्ये रूपांतर एन्झाइम इम्मोबिलायइझ्ड रिएक्टरमध्ये केले जाते उद्योगात अन्न उद्योग गोड इनव्हर्ट शुगर तयार करण्यासाठी ग्लुकोज आयसोमेरेझ ग्लुकोज आणि फ्रक्टोज यांचे मिश्रण ते देखील इम्मोबिलायइझ्ड ग्लुकोज आयसोमेरेझद्वारे केले जाते ऊर्जा उद्योगात जैव तेलापासून बायो डिझेल तयार करण्यासाठी इम्मोबिलायइझ्ड लायपेजेज एन्झाइम इम्मोबिलायइझ्ड लायपेजेज वापरतात आणि हा एक पेपर आहे हा तुमच्या संदर्भांच्या यादीत अतिरिक्त स्त्रोतांच्या यादीमध्ये आहे तुम्ही जाऊन त्यातून तो घेऊ शकता संपूर्ण संदर्भ येथे आहे हे 2010 मध्ये रिसर्च जर्नल ऑफ बायोलॉजिकल सायन्सेसमध्ये प्रकाशित झाले आहे खान आणि अल्झोहेयरी यांचे आहे शीर्षक आहे रिसेन्ट अॅडव्हान्सेस अँड अॅप्लीकेशन्स इन इमोबिलायझेशन एन्झाइम टेक्नॉलॉजीज अ रिविव्ह म्हणून जर तुम्हाला इम्मोबिलायइझ्ड एन्झाइम्सबद्दल काही तपशील जाणून घेण्यात आवड असेल तर तुम्हाला तो पेपर वाचायला आवडेल केवळ एन्झाइम्सच नव्हे तर ज्या पेशी आपण आधी पाहिल्या होत्या त्याही इम्मोबिलायइझ होऊ शकतात ते पेशींना बायोरिएक्टरच्या कठोर वातावरणावर मात करण्यास मदत करते ज्यामुळे पेशी संरक्षित केल्या जाऊ शकतात दरांच्या बाबतीत पुन्हा काही खालच्या बाजू आहेत परंतु संकल्पनेच्या दृष्टीने आपण इम्मोबिलायइझ्ड पेशी इम्मोबिलायइझ्ड एन्झाइम वापरू शकता किंवा अर्थातच औद्योगिक प्रक्रियांमध्ये इम्मोबिलायइझ्ड पेशींचा खूप अभ्यास केला गेला आहे कदाचित त्यांचा वापर केला जाऊ शकतो यासह आपण सराव समस्या 2 2 पाहू आणि आपण हे व्याख्यान येथे समाप्त करू हे कसे सोडवायचे ते मी पुढील व्याख्यानामध्ये सांगेन सराव समस्या 2 2 याआधी आपल्याकडे घेतलेल्या छोट्या व्याख्यानाचा फक्त एक द्रुत संक्षेप आपण मायकेलिस मेन्टेन कायनेटिक्सपेक्षा भिन्न असलेल्या एन्झाइम्ससाठी कायनेटिक्स यंत्रणा पाहिली होती विशेषत आपण इनहिबिशन कायनेटिक्सकडे पाहिले होते आपण तीन प्रकारचे कायनेटिक्स इनहिबिशन पाहिले कॉम्पीटीटीव्ह नॉन कॉम्पीटीटीव्ह अनकॉम्पीटीटीव्ह कॉम्पीटीटीव्ह दरम्यान काय होते नॉन कॉम्पीटीटीव्ह दरम्यान काय होते आणि यंत्रणेच्या दृष्टीने अनकॉम्पीटीटीव्ह दरम्यान काय होते इनहिबिटर मूलत कशाशी जोडलेला आहे ज्यामुळे फरक पडतो आणि परिणामी कायनेटिक्स समिकरण देखील भिन्न आहे पहिल्या प्रकरणात पहिला सुधारित आहे दुसऱ्या प्रकरणात दुसरा सुधारित आहे तिसर्या प्रकरणात दोन्ही सुधारित केले आहेत जेणेकरुन आपण जे पाहिले ते सर्व आहे आणि मग आपण उद्योगात इम्मोबिलायइझ्ड एन्झाइम वापरण्याबद्दल काहीतरी पाहिले असे म्हटल्यावर सराव समस्या 2 2 पाहू एन्झाइम सामान्यत सब्सट्रेट S ला उत्पादन P मध्ये रूपांतरित करताना मायकेलिस मेन्टेन वर्तन दाखवतो जेव्हा वरील रूपांतरणासाठी त्याचे M M मापदंडाचा येथे दुसरा पदार्थ I च्या भिन्न प्रमाणानुसार अंदाजित केले गेले तेव्हा त्याने खालील माहिती दिली प्रतिबंधाचा प्रकार आणि प्रतिबंध स्थिरांक निश्चित करा इनहिबिशनचा प्रकार आणि इनहिबिशनचा स्थिरांक निश्चित करा येथे मायकेलिस मेन्टेन मापदंड v max आणि K m दिले आहेत v max मिलीमोलर प्रति मिनिट आणि K m मिलीमोलर म्हणून आणि इनहिबिशनचे प्रमाण मिलीमोलरमध्ये 0 0 5 1 5 आणि 10 असे दिले आहे तर हे आहेत मायकेलिस मेन्टेन मापदंड जे प्राप्त झाले होते vm आणि K m विविध इनहिबिटर प्रमाणानुसार तुम्हाला इनहिबिशनचा प्रकार आणि इनहिबिशन स्थिरांक K I शोधण्यास सांगितले जाते पुढे जा आणि ते सोडवा जेव्हा आपण पुढील व्याख्यानात भेटू तेव्हा आपण गोष्टी पुढे नेऊ